माझ्या प्रिय सहभागीहो माझ्या एनहानसिंग सॉफ्ट स्किल अंड पर्स्नालीटी अभ्यासक्रमात सर्वांचे परत स्वागत करताना मला या क्षणीआनंद होत आहे कारण आपण चौथ्या आठवड्यावर आहोत आणि पाचवे युनिट आहे हे चौथे आठवड्यातील शेवटचे युनिट आहे याचा अर्थ असा आहे की आपण अर्धा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तर तुमचे अभिनंदन आणि त्यानंतर येणाऱ्या असाईनमेंटमध्येही भाग घेण्यास आनंदाने सहभागी व्हा परंतु याचा अर्थ असा की आपण या कोर्सच्या दृष्टीने फारच चांगले काम करत आहात आणि आणखी एक अर्धा भाग आणि नंतर आपल्या प्रतिक्रियांकडे पहात आहोत आम्ही हे पाहण्यास सक्षम आहोत की तुम्ही अभ्यासक्रम ग्रहण करण्यास सक्षम आहात आणि तुम्ही अभ्यासक्रमासह आहात आशा आहे की आपल्याला हे आवडेल आणि आशा आहे की आपण त्यातून वैयक्तिक फायदा मिळविण्यास सक्षम आहात आता ही पीपल्स स्किल्स पाचवे युनिट आहे आणि विशेषत आकर्षक असण्याचा हा दुसरा भाग आहे आणि एकूणच हा पाठ क्रमांक 20 आहे तर मग मी शेवटच्या पाठात काय केले याबद्दलची ठळक वैशिष्ट्ये पाहू या शेवटच्या पाठात आपण शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीच्या दृष्टीने आकर्षक असण्याशी संबंधित लपवलेल्या मुद्द्यांकडे पाहिले आणि आपण शारीरिक दृष्टीकोनातून चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पायावर लक्ष केंद्रित करणे यासारख्या महत्त्वपूर्ण आकर्षक गुणांना ओळखले नियमित व्यायाम करून आणि नंतर योग्य आहार घेऊन शरीर आकारात ठेवणे आणि त्यानंतर त्या ईटिंग वेल च्या दृष्टीने जंक फूड न खाणे योग्य वेळेत खाणे आणि वेळेत झोपणे आणि पुरेसे झोप घेणे सात ते नऊ तासांच्या बाबतीत आणि सैतानाच्या वेळेत म्हणजे मध्यरात्री किंवा पहाटे तीन वाजता स्वतला जागे न ठेवण्याच्या दृष्टीने आता मी चर्चा केलेला पुढील महत्वाचा पैलू म्हणजे आपली अद्वितीय ठसठशीत विशेषता विकसित करणे आणि नंतर ते ठसठशीत व्यक्तिमत्त्व जसे की वैश्विकता जी तुम्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत लक्षात ठेवता जसे चार्ली चॅपलिन किंवा महात्मा गांधी किंवा अगदी मदर टेरेसासारख्या म्हणून लगेचच त्यांचा पांढरा रंग पोशाख तुम्हाला आठवेल आणि मग जवाहरलाल नेहरूसारखे तुमच्या मनात जे येईल ताबडतोब ते जॅकेट लगेच गुलाब मुलांवरचे प्रेम आहे तर आपल्यामध्ये अद्वितीय काय आहे ते विकसित करा आणि ते आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या दृष्टीने प्रकट होण्याचा प्रयत्न करा आणि ते ठसठशीत व्यक्तिमत्व बनेल तर याचा विकास करा आणि एकूणच मी म्हणालो की शारीरिक पातळीच्या बाबतीत देखील तुम्ही बालकांना आकर्षित करण्यास शिकले पाहिजे म्हणून जर तुम्ही बालकांना आकर्षित करण्यास सक्षम असाल जे सोपे नाही जोपर्यंत तुम्ही अस्सल व्यक्ती असल्याशिवाय ते करणे सोपे नाही मानसिक स्तरावर मी लोकांना गुंतवून ठेवण्यात सक्षम करून बौद्धिक आकर्षण राखण्यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले खूपशा मनोरंजक कल्पनांसह विशेषत चांगले विचार जे तुम्ही पुस्तकांमधून संकलित केलेले आहेत विविध स्रोत जे तुम्ही इतरांसह सामायिक करण्यास इच्छुक आहात आणि इतरांकडे रहस्यमय राहून काही विशिष्ट गोष्टी खुल्या करणे काही गोष्टी थोड्या रहस्यमय ठेवणे म्हणजे लोक आपल्या स्वतःच्या वास्तविक चलनाबाबत अंदाज बांधत असतात आपल्याला सामान्यत इतर लोक ज्यापासून दूर जात आहेत अशा काही गोष्टी करण्यात स्वारस्य का आहे आणि असे काही आणि भावनिक पातळीवर तुम्हाला दुसर्याच्या हृदयाला स्पर्श करण्याची आवश्यकता आहे म्हणून जोडणी हृदयाच्या पातळीवर असावी लागेल आणि मग मी म्हणालो की नावे वाढदिवस आणि वर्धापनदिन लक्षात ठेवण्यासाठी आपण आपल्या स्मरणशक्तीचा वापर केला पाहिजे आणि नंतर आपण स्वतःचे मूल्य समजण्यास शिकले पाहिजे जेणेकरुन तुम्हाला इतरांकडून मूल्य प्राप्त होईल तुम्ही स्वतःवर प्रेम केले पाहिजे जेणेकरून इतर तुमच्यावर प्रेम करायला लागतील आणि एकंदरीत मी म्हणालो फक्त स्वत व्हा म्हणून इतरांचेही अनुकरण करू नका इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका लक्ष वेधणाऱ्या वागण्यावर लक्ष देऊ नका जर तुम्ही आत्म निग्रही शांत आणि स्थिरचित्त राहण्याचे शिकलात तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि मग तुम्ही स्वत बरोबर आहात जर तुम्ही स्वतला सोयीस्कर असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की इतरांना तुम्ही आकर्षक वाटताल आणि ते तुमच्यासोबत देखील स्वस्थ असतील आता इतरांना आकर्षित करण्याचा आणि शारीरिक मानसिक भावनिक पातळीच्या दृष्टीने आकर्षक असण्याशी संबंधित लुप्त समस्यांकडे पाहण्याचा सर्वात मनोरंजक पैलू या पाठात आपण आध्यात्मिक पातळीवर लक्ष केंद्रित करू आता अध्यात्मिक स्तरावर आकर्षक वैशिष्ट्ये ओळखण्याच्या दृष्टीने प्रथम मी प्रॅक्टिस माइंडफुलनेस म्हणेन सावधपणा म्हणजे काय आपण ज्या क्षणी उपस्थित आहात त्या क्षणी आपल्या मनाने परिपूर्ण असणे याचा अर्थ असा आहे की आपण भावनिकदृष्ट्या संतुलित असावे आणि सध्याच्या क्षणामध्ये आपण जगायला शिकले पाहिजे अज्ञात भविष्याबद्दल आपण चिंता करू नये भविष्याने तुम्ही हिंमत खचू देऊ नये किंवा निराशाजनक भूतकाळात अडकू नये आपण एकार्ट टोले यांचे पुस्तक वाचले पाहिजे द पॉवर ऑफ नाउः अ गाईड टू स्पिरीचुअल इनलाइटन्मेंट आता हे पुस्तक द पॉवर ऑफ नाऊ आपल्याला सांगते की फक्त सध्याचा क्षण महत्त्वाचा आहे आणि आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकता या विचाराने आपण भूतकाळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात लेखक म्हणतात एक भ्रम आहे आणि जेव्हा तुम्ही भविष्यातील चिंतांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा एकतर भूतकाळातील प्रभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न कराल किंवा भविष्यातील चिंतांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास केवळ वेदना मिळेल त्याऐवजी लेखक आणि पुस्तक आपल्याला जे शिकवण्याचा प्रयत्न करते ते हेच आहे की आत्ता मध्ये कसे शिथिल रहावे आणि संपूर्णपणे वर्तमानामध्ये जागरूक कसे राहावे हे शिकणे तर हे सर्वात महत्वाची आध्यात्मिक वैशिष्ट्य आहे की जर आपण स्वतचा बचाव करण्यास सक्षम असाल तर भूतकाळाच्या दबावांपासून आणि भविष्यातील चिंतांपासून स्वतला दूर ठेवू शकाल आणि तर हातात काम असण्यासाठी तुम्ही सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असाल जसे ते म्हणतात जेव्हा तुम्ही चहा घेता तेव्हा तुम्ही चहा पिण्यावर फक्त लक्ष केंद्रित करा तुमचे मन इतरत्र ठेवू नका जेव्हा तुम्ही पाणी पिता पाणी पिण्याची मजा घ्या जेणेकरून तुम्ही इतरांना आरोग्यसंपन्न करिष्माई मोहक आणि आकर्षक वाटताल आता अध्यात्मिक पातळीवर तुम्ही लोकांच्या कलेला भावनिक पातळीवर स्पर्श करण्याऐवजी तुम्ही सखोल संपर्क बनवून सखोल आध्यात्मिक स्तरावर लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आता त्यांना आत्म जागरूकता कारणीभूत ठरणाऱ्या आणि उच्च वास्तविकतेकडे जाण्याच्या उच्च स्तरावर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करा बरेच लोक सामान्य सांसारिक पातळीवर काम करतात तुम्ही त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्यांच्या जीवनशैलीचे उपशमन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्यांना उन्नत करण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्यांना उच्च पातळीवरील आकांक्षा असू शकतात याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी याची जाणीव करून द्या की या प्रकारच्या उंदीर शर्यतीत काय सांसारिक आहे आणि काय पकडले जात आहे म्हणूनच जर आपण त्यांना किंचित आत्म वास्तविकतेकडे नेले आणि त्यांच्यासाठी आत्म जागृतीची किंमत मोजावी लागली तर ते आध्यात्मिक पातळी म्हणून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या आतल्या भीती आणि काळजी सामायिक करुन त्यांची सर्वात भिती आणि चिंता दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि ते असे आहे की तुम्ही जोडले जाल आणि तुम्ही सांत्वन सोयी देऊ शकता त्यांना असे भासवून द्या की हे सर्व मानवांमध्ये सामान्य आहे आणि पैशाने त्यांना विकत घेऊ शकत नाहीत असे गुण आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा अशाप्रकारे तुम्ही त्यांच्याबरोबर आध्यात्मिकरित्या जोडले जाऊ शकता पैशाने त्यांना विकत घेता येऊ शकत नाहीत असे गुण आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि जेव्हा तुम्ही प्रोत्साहित करता तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही प्रथम आदर यासारख्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा जे पैसा त्यांच्यासाठी विकत घेऊ शकत नाही विश्वास निष्ठा खरे मित्र आणि अस्सल प्रेम काळजी आणि चिंता आंतरिक शांतता म्हणून तुम्ही जे काही पैसे खर्च करण्यास इच्छुक आहात ते आपल्याला आंतरिक शांतता गोड स्वप्ने देऊ शकत नाहीत खूप श्रीमंत व्यवसाय करणारे ते असे म्हणत राहतात की त्यांना फक्त स्वप्ने पडतात म्हणून त्यांना गोड स्वप्ने आणि आनंदी आठवणी येणे थांबले आहे पुन्हा जे लोक वरवर पाहता भौतिकशास्त्रीयदृष्ट्या यशस्वी दिसतात त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल खेद वाटतो कारण ते म्हणतात की त्यांना काळजी वाटत नाही त्यांना कोणत्याही आनंदी आठवणी नसतात हे अज्ञात अवतरण पहा ते अशा गोष्टीचा नमुना आहे ज्या आपण पैशाचा वापर करुन खरेदी करू शकत नाही पैसा काय विकत घेऊ शकतो आणि कोठे मर्यादित आहे पैशाच्या मर्यादा कोणत्या आहेत आणि आपण लोकांना आध्यात्मिक स्तरावर जोडण्याचा प्रयत्न का केला पाहिजे पैसा घर विकत घेऊ शकतो परंतु कुटुंब नाही तो पलंग विकत घेऊ शकतो परंतु झोपू शकत नाही हे घड्याळ खरेदी करू शकते परंतु वेळ नाही ते पुस्तक विकत घेऊ शकते परंतु ज्ञान नाही हे रक्त विकत घेऊ शकते परंतु आरोग्य नाही तर तुम्ही पाहता जीवनात पैसा ही प्रत्येक गोष्ट नसते आता आध्यात्मिक पातळीवर आपण विकसित केला पाहिजे असा पुढील महत्त्वपूर्ण आणि आकर्षक गुणधर्म म्हणजे आपण अपेक्षा न करता मदत केली पाहिजे बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता आपण इतरांना मदत केली पाहिजे आणि ही अंतिम गुणवत्ता आहे जी आपल्याला खूप आकर्षक बनवेल जेव्हा लोकांना हे माहित असेल की तुम्ही अशी व्यक्ती आहात जी त्यांना फक्त मदत करीत आहे आणि त्या बदल्यात काहीच अपेक्षा करत नाही आणि आपण त्याचे कोणतेही फळ अपेक्षित न करता करत असाल तर लोकांना तुम्ही सर्वात मोहक वाटताल या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छितो एक अतिशय मनोरंजक कथा जिने मला आवाहन केले आणि निश्चितपणे तुम्हालाही आवाहन करेल की इतरांना मदत करणे आणि कोणत्याही अपेक्षा न करता काहीतरी करणे हे देखील सांगते आणि आपल्याला या संदेशासह सोडते की "तुम्ही करत असलेले वाईट कार्य तुमच्या पाठीशी आहे आपण जे चांगले करता ते आपल्याकडे परत येते " कथा काय आहे ही कुबड्याची कहाणी आहे तुम्हाला कूबड माहित आहे अशी व्यक्ती जी थेट उभे राहू शकत नाही तर तो नेहमी या कुबडेपणासह मागे फिरतो आणि तो भिकारी आहे तो काम करण्यास सक्षम नाही म्हणून तो प्रत्यक्षात इतर लोकांकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू घेऊन त्याच अस्त्रे असल्याप्रमाणे बाळगतो आहे आणि दररोज तो एका घरापुढून जात असे जिथे एक बाई एक आई आहे आणि मग ती कुटुंबासाठी काही भाकर बनवते आणि ती एक खिडकीवर ठेवते की जी व्यक्ती त्या खिडकीच्या फलकातून जात आहे ती खिडकीतून घेईल आणि ती व्यक्ती ही कुबडी आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो घरातून भाकर घेतो तेव्हा तो ही गोष्ट म्हणतो "तुम्ही जे वाईट करता ते तुमच्याबरोबरच राहते तुम्ही जे चांगले करता ते तुमच्याकडे परत येते " आता दररोज ती स्त्री हे ऐकते आणि हळूहळू तिला चिड येऊ लागते आणि त्रास होऊ लागतो आणि तिला असे वाटते की दररोज मी या व्यक्तीला एक भाकर देते आणि तरीही कृतज्ञता न दर्शविता ही व्यक्ती मला असे बोलते आणि ते चांगले वाटत नाही म्हणून ती कृतघ्न व्यक्ती आहे आणि मी त्याला धडा शिकवायला हवा असा विचार करून ती बाई असा विचार करते की या व्यक्तीचा जगण्याचा काय उपयोग आहे त्यापेक्षा त्याला तिने विष द्यावे भाकरीला फक्त लोणी आणि जाम लावण्याऐवजी तिला असे वाटते की थोडे विष लावावे जे त्या व्यक्तीला त्वरित ठार मारेल तर त्यादिवशी ती विष मिसळते आणि नंतर लोणी घालून त्यावर जाम लावते ते लपवते आणि मग ते फक्त खिडकीमध्ये ठेवण्याची योजना आखते आता जेव्हा ती ठेवण्याची योजना आखत आहे आणि मग ती ते करणार आहे आणि ते तिथेच ठेवणार आहे तिचे हात किंचित थरथरू लागतात तिला वाटते की मी काय करीत आहे ही व्यक्ती मला त्रास देत आहे आणि मग मी त्याला सर्वात मोठी शिक्षा देत आहे आणि मला हे करण्याचा काय अधिकार आहे हे खरेच दुष्ट आहे जिवे मारण्याचा विचार करणे तर क्षणभर ती विचार करते आणि मग तो विचार झटकून टाकते की मला हा विचार कसा आला आणि ती भाकरी स्वयंपाकघरात आणि नंतर शेगडीमध्ये फेकते आणि मग ती जळून जाते आता ह्या आईचा एकुलता एक मुलगा एका उचित क्षणी तिच्याशी झालेल्या भांडणात एका कटू भांडणात त्याला राग येतो आणि मग तो घराबाहेर पळून जातो आणि दररोज तिला तिचा प्रिय मुलगा परत येईल अशी अपेक्षा आहे तो तिला क्षमा करेल आणि मग तो परत येईल आणि ही व्यक्ती बराच काळ आली नाही आता अचानक ज्या दिवशी तिने त्या कुबड्या भिकाऱ्याला विषारी भाकर देण्याचा विचार केला तेव्हा त्याच दिवशी तिचा मुलगा दारात अवतरला तो खूप पातळ आणि दुबळा झालेला आहे आणि त्याने जर्जर कपडे परिधान केले आहेत आणि असे दिसते की तो मरणाला टेकला आहे परंतु कसे तरी जगतो आहे आणि मग मुलगा म्हणतो आई मी येथे हा एक चमत्कार आहे कारण मी घरापासून काही मैलांच्या अंतरावर मरण पावला असतो पण मला एक कुबड्या दिसला आणि त्यानंतर त्याच्याकडे भाकरीचा एक तुकडा होता आणि मग मी त्याला ते देण्यास सांगितले कारण मला भूक लागली होती आणि मला वाटले की मी काही खाल्ले नाही तर मरण पावेल आणि मग कुबडा भिकारी म्हणाला की त्याच्या गरजेपेक्षा माझी गरज जास्त आहे आणि नंतर त्याने ते आनंदाने माझ्याबरोबर वाटून घेतले आता मी ते खाल्ले आणि मी ते खाल्ले म्हणून मी जरा पुढे चालत आपल्या घरी पोहोचू शकलो हे ऐकून आई या विचाराने थरथरली की जर तिने ती कुबड्यासाठी विषारी भाकर ठेवली असती काय झाले असते ती भाकर तिच्याच मुलाला दिली गेली असती आणि तिचा स्वतःचा मुलगा जागीच मरण पावला असता आणि मग तिला आठवते कुबड्या करत असलेल्या विधानातील सत्य की "तुम्ही जे वाईट करता ते तुमच्याबरोबरच आहे तुम्ही जे चांगले करता ते तुमच्याकडे परत येते" म्हणून जर तिने विष घातले असते तर तिचा मुलगा मरण पावला असता परंतु तिने कुबड्याला विषबाधा न करण्याचा आणि आणखी एक ताज्या भाकरीचा तुकडा देण्याचे चांगले कृत्य केल्यामुळे तिने केलेली चांगली गोष्ट तिचा मुलगा सुखरूप आणि जिवंत परतला आता एक शेवटचा विचार म्हणून लोकांशी आध्यात्मिकरित्या संपर्क साधण्यासाठी आणि ते आध्यात्मिक संबंध टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ते पुढे द्यावे हा माझा नवीन विचार नाही परंतु तो इतका लोकप्रिय झाला आहे आणि अत्यंत तत्वज्ञानी बनला आहे आणि तो एक वाक्प्रचार बनला आहे याचा अर्थ काय आहे ते पुढे द्या याचा अर्थ असा की चांगल्याची परतफेड करा जे एखाद्याने आपल्यासाठी केले ते दुसर्यासाठी करा ज्याने आपल्यासाठी ते चांगले केले त्या व्यक्तीसाठी नाही तर मूळ उपकारकर्त्याला परत देण्याऐवजी ते एखाद्या गरजूला परत करा आता या संदर्भात आपण 2000 मध्ये रिलीज झालेला पे इट फॉरवर्ड "Pay It Forward" हा चित्रपट पहायला हवा हा एक अतिशय सुंदरपणे बनलेला चित्रपट आहे जो आपल्या आत्म्याला आपल्या हृदयाला स्पर्श करतो आणि यामुळे तो आपल्याला आध्यात्मिक पातळीवर लोकांशी संपर्क साधायला लावेल आणि तुम्ही हा सराव करायला हवा पे इट फॉरवर्ड आता हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी मी म्हणेन की तुम्ही हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि त्याचा आनंद घ्यावा आणि त्या आध्यात्मिक जोडणीचा अनुभव घ्यावा पण एक छोटीशी कहाणी जी इंटरनेटमध्ये पसरली जात आहे ती देय पुढे देण्याच्या बाबतीत मी ती तुमच्यासमवेत सामायिक करू इच्छित आहे पुढे ही कथा आहे एक माणूस स्कूटर चालवत होता जेव्हा त्याने रस्त्याच्या कडेला अडकलेल्या एका वृद्ध बाईला पाहिले त्याने पाहिले की तिला मदतीची गरज आहे तर त्याने त्याची स्कुटर तिच्या मर्सीडीज कारजवळ थांबवली आणि तो बाहेर पडला तर अर्थातच ती खूप श्रीमंत आहे आणि हा माणूस खूप गरीब आहे तो हसला जेव्हा तो तिच्याजवळ गेला तिला काळजी वाटली कारण कोणीही तासन्तास थांबला नव्हता आणि तो परिसर सुरक्षित दिसत नव्हता आणि हा माणूससुद्धा सुरक्षित दिसत नव्हता कारण त्याचा पेहराव खूपच दरिद्री आणि फाटका होता म्हणून ती थोडीशी चिंताग्रस्त झाली तो पाहू शकतो ती किती घाबरली होती म्हणून त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला "मी येथे आहे तुम्हाला मदत करण्यासाठी काळजी करू नका माझे नाव अंकित आहे " चाक सपाट झालेले होते म्हणून त्याला गाडीखाली रेंगावे लागले टायर बदलत असताना तो मलीन झाला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली काम पूर्ण झाल्यावर तिने त्याला मदतीसाठी किती द्यावे हे विचारले अंकित हसला तो म्हणाला "जर तुम्हाला खरोखर मला परतफेड करायची असेल तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखाद्याला मदतीची गरज आहे असे दिसेल तेव्हा त्या व्यक्तीस आवश्यक ती मदत द्या आणि यावर विचार करा " त्याच संध्याकाळी ती महिला एका लहान कॅफेजवळ थांबली ती जागा कोंदट दिसत होती मग तिने एक वाढपी महिला पाहिली जी जवळजवळ आठ महिन्यांची गर्भवती होती आणि ती आपले केस टॉवेलने पुसत होती वाढपी एक गोड मैत्रीपूर्ण स्मित असणारी होती जरी ती दिवसभर तिच्या पायांवर उभी होती तरी ती तिच्या चेहऱ्यावरचा कंटाळा निराशपणा दाखवत नव्हती त्या बाईला आश्चर्य वाटले की ज्यांच्याकडे इतके कमी आहे ते इतके दयाळू कसे आणि अनोळखी व्यक्तीला देतात आणि मग तिला अंकितची आठवण झाली त्या बाईने जेवण संपवले आणि पाचशे रुपयांच्या नोटासह पैसे चुकते केले वाढपी सुट्टे आणण्यासाठी गेली आणि जेव्हा ती परत आली तेव्हा ती स्त्री गेलेली होती तिने रुमालावर एक चिठ्ठी टाकली "तू माझ्यावर काही देणे लागत नाहीस कोणीतरी एकदा मला मदत केली जसे आता मी तुमची मदत करते आहे जर तुला खरोखर मला परतफेड करायची असेल तर प्रेमाची ही श्रृंखला आपल्यासमवेत जाऊ देऊ नको " वेट्रेसला रुमालाखाली पाच हजारांच्या आणखी पाच नोटा सापडल्या त्या रात्री वाढपी आधी घरी आली ती बाई आणि त्या सोडलेल्या पैशांचा विचार ती करत होती तिला आश्चर्य वाटत होते की त्या बाईला कसे समजले की तिला आणि तिच्या पतीला याची किती गरज आहे विशेषत आता लवकरच बाळ येईल नवरा बेरोजगार आहे आणि पत्नी फक्त थोडे पैसे कमवत आहे आणि बाळाच्या सामान्य प्रसूतीसाठी त्यांना किमान दहा हजार रुपयांची गरज भासू शकते आणि त्यांना हे पैसे कोठे मिळतील या काळजीत ते होते आणि त्यांना आधीच भरपूर कर्ज झालेले आहे आणि त्यांना त्याबद्दल काळजी होती आणि तिला हे माहित होते की तिचा नवरा त्याबद्दल काळजीत आहे म्हणून तिला किमान पैसे मिळाल्याची चांगली बातमी त्याला सांगताना आनंद झाला म्हणून त्या रात्री मग तिने त्याचे चुंबन घेतले आणि कुजबुज केली "आता सर्व काही ठीक होईल मी तुझ्यावर प्रेम करते अंकित " आता तुम्हाला समजले आहे की तो तोच अंकित आहे ज्याने त्या बाईला चाक बदलण्यासाठी मदत केली आणि बाईने कृतज्ञतेने दिलेली मदत अंकितने तातडीने घेण्याचे नाकारले आणि सांगितले की तुम्ही पुढे पैसे द्यावेत तिला ते ह्या गरजू वाटलेल्या महिलेला पुढे द्यावेसे वाटते आणि तिला ठाऊक आहे की तिला योग्य प्रसूतीसाठी पैशांची गरज आहे आणि तिने त्या हेतूसाठी पैसे ठेवले आणि यामुळे या महिलेला आनंद झाला आणि नंतर तिने ते आणले आणि मग तिने आपल्या पतीला सांगितले जो दुसरा कोणी नसून त्या महिलेस मदत करणारा आहे आता आपण जे चांगले करता ते नक्कीच आपल्याकडे परत येते आणि पे इट फॉरवर्ड म्हणतो आपण तशी अपेक्षा न करता आणि ते पुढे सरकवण्याचा प्रयत्न करा हे प्रेम वर्तुळ वाढवत रहा आणि आपण ते करण्यास सक्षम असाल तर लवकरच ते स्थान खूप प्रेमळ आणि आध्यात्मिकरित्या जोडण्यायोग्य ठिकाण बनवा आता आपण हा पाठ संपवू या दलाई लामा यांच्या एका रोचक अवतरणाने जेव्हा त्यांना एका मुलाखतीत विचारले गेले की असे काय आहे ज्याचे त्यांना खूप आश्चर्य वाटलेले आहे जगाच्या कोणत्या बाबीने किंवा जगातील कोणत्या गोष्टीने त्यांना सर्वात आश्चर्यचकित केले ते म्हणाले माणूस आणि हेच ते सांगतात ते म्हणतात "माणसाने मानवतेबद्दल मला सर्वात आश्चर्यचकित केले कारण पैसे मिळवण्यासाठी तो आपल्या आरोग्याचा त्याग करतो मग तो तब्येत सुधारण्यासाठी पैशांचा त्याग करतो आणि मग तो भविष्याबद्दल इतका चिंताग्रस्त आहे की तो वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही याचा परिणाम असा आहे की तो वर्तमानात जगत नाही किंवा भविष्यात तो असे जगतो की तो कधी मरणार नाही आणि मग मरतो जसे कधीही जगलेला नाही " हे सुंदरतेने या आठवड्याचा तुम्ही आवडजन्य होण्याबाबतचा विचार म्हणून संपवत आहे स्वतला इतरांना पूर्णपणे न आवडण्यासारखे होण्याचे टाळण्यासाठी आणि शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीवर आकर्षक गुण विकसित करण्यासाठी आणि भावनिक पातळीपेक्षा अधिक आकर्षक असण्याच्या दृष्टीने आध्यात्मिक जोडणी विकसित करणे महत्वाचे आहे आणि एकत्रित विचारसरणीचा अर्थ असा आहे की क्षणात जगा आणि नंतर गोष्टी विकसित करा ज्या वस्तू पैसा विकत घेऊ शकत नाहीत अशा वस्तू आत्मसात करा आणि नंतर चांगुलपणाच्या बाबतीत देय असलेल्या बाबी पुढे सरकवत रहा पुन्हा ज्यांची पैशानी भरपाई होऊ शकत नाही तर या विचारासह मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील व्याख्यानात मी ज्या सामग्रीचा उल्लेख केला आहे त्याशिवाय आपण या एकार्ट टोल च्या पॉवर ऑफ नाऊ या पुस्तकावरही नजर टाकावी आणि "पे इट फॉरवर्ड" हा चित्रपट पहा तो तुम्ही डीव्हीडीवर मिळवू शकता ज्यांना तो मिळालेला असेल त्यांच्या हार्ड डिस्कमध्ये प्रती संग्रहित केलेल्या असतील अशा लोकांकडून तो पहाण्याचा प्रयत्न करू शकता म्हणून त्यांच्याकडून संग्रहित करा आपल्याला एक प्रत कुठे मिळू शकेल ते शोधा परंतु चित्रपट पहा आणि मग तुम्हाला खरोखरच असे वाटते की जर तुमच्यात असा आध्यात्मिक झुकाव असेल तर तुम्हाला खरोखर असे वाटेल की हा एक असा चित्रपट आहे जो तुम्हालाही बदलवू शकतो आणि खरे तर त्या पहिल्या १० चित्रपटांपैकी एक मानला जातो जो प्रत्यक्षात व्यक्तीला बदलू शकतो आणि बर्याच लोकांनी तो पाहिलेला आहे त्यांच्यामधील बदलाचा अनुभव घ्या या वेळी मनोरंजकपणे मी हे सांगत आहे की तुम्ही काहीतरी वाचत आहात काहीतरी वाचले आहे हे सांगण्याऐवजी आपण अगदी चित्रपट पाहू शकता म्हणून हे पहाण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला चित्रपट पाहण्यास सांगत नाही परंतु मी केवळ एकदाच शिफारस करतो पुन्हा एकदा मी हे चार आठवडे माझ्याबरोबर राहिल्याबद्दल आणि नंतर मला अर्धा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि या टप्प्यावर मला आशा आहे की तुम्ही बदल अनुभवण्याचा प्रयत्न करीत आहात तुम्हाला शिकवले गेलेले काही पाठ अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहात आणि जसे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सराव करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्षात हा बदल अनुभवता येणार नाही तो बदल हळूहळू होऊ द्या परंतु तुमच्यातल्या चांगल्यासाठी आणि माझ्यासोबत असण्यासाठी आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपले आभार आपला दिवस चांगला जावो आनंदाने असाइनमेंट पूर्ण करा